येथे या बक कन्व्हर्टर कडे येत असताना आपण पाहतो की Vin साइड कडून Vo साइड कडे एनर्जी वाहत आहे Vin साईड ही जास्त व्होल्टेज बाजू आहे आणि Vo साइड ही लोअर व्होल्टेज साइड आहे आता जर आपण Vo साइड पासून Vin बाजूकडे उलटे पाहिले तर ऑपरेशन बूस्ट अॅक्शन सारखे दिसेल असे कन्व्हर्टर बूस्ट कन्व्हर्टर असेल आता त्या पर्स्पेक्टिव्ह सर्किट पुन्हा काढू आणि बूस्ट कन्व्हर्टर कसे अस्तित्वात येते ते पाहू त्यात इनपुट सप्लाय असतो तिथे कोणताही बदल नाही आम्हाला आउटपुट लोड असणे आवश्यक आहे तिथे कोणताही बदल नाही आणि येथे मुख्य बदल आहे इंडक्टर आणि स्विच कॉम्बिनेशन बक कन्व्हर्टर च्या बाबतीत इंडक्टर आउटपुट बाजूला असतो आणि इंडक्टर जो पोलला जोडलेला असतो आणि थ्रो इनपुटच्या बाजूला असतो बूस्ट कन्व्हर्टर च्या बाबतीत जसे आपण या दिशेने बक कन्व्हर्टर्स च्या आउटपुट बाजूपासून बक कन्व्हर्टरच्या इनपुट बाजूकडे पाहत आहोत आपल्याकडे आता इंडक्टर इनपुट बाजूला आहे आणि आउटपुट बाजूला थ्रो आहे अर्थात आमच्याकडे नेहमीप्रमाणे आउटपुटमध्ये कॅपेसिटन्स आहे कारण आम्हाला आउटपुट व्होल्टेज फिल्टर करणे आवश्यक आहे आता हे बूस्ट कन्व्हर्टरचे मेन कंपोनेंट्स आहेत आता आपण त्यांना एकमेकांशी जोडू आणि नंतर कन्व्हर्टरशी त्याची तुलना कशी केली जाते ते पाहू सर्किट कनेक्शन येथे केले जातात आणि तुम्हाला हे बूस्ट कन्व्हर्टर चे सर्किट दिसते इंडक्टन्स Vin शी जोडलेल्या इनपुट बाजूवर आहे दुसरी बाजू पोल शी जोडलेली आहे स्विच सिंगल पोल डबल थ्रो स्विच चे दोन थ्रो येथे दाखवल्याप्रमाणे जोडलेले आहेत थ्रो 1 ग्राउंड शी जोडलेला आहे थ्रो 2 आउटपुट कॅपेसिटर आणि लोडशी जोडलेला आहे हे बूस्ट कन्व्हर्टर आहे ऑपरेशन अगदी सरळ पुढे आहे जेव्हा पोल T1 शी जोडला जातो तेव्हा इंडक्टर चार्ज होतो बाणाने दर्शविल्याप्रमाणे या मार्गात करंट वाहतो इंडक्टरला चार्ज करतो मॅग्नेटिक दृष्ट्या पोल 0 क्षमतेवर आहे नंतर जेव्हा पोल T2 वर स्विच केला जातो तेव्हा इंडक्टर करंट 0 वर जाऊ शकत नाही म्हणून त्याला पोल T2 मधून जावे लागते आणि नंतर आउटपुट कॅपॅसिटन्स आणि लोड आणि करंट परत येतो तर इंडक्टर मॅग्नेटिक एनर्जी आउटपुटमध्ये सोडेल अशाप्रकारे ते L च्या सद्गुणाने आउटपुट पोटेंशिअल च्या संदर्भात इनपुट पोटेंशिअल ला चालना देईल फोर्स पंप करेल ज्यामुळे ते T2 मार्गाद्वारे करंट आउटपुटमध्ये पंप करेल तर बूस्ट कन्व्हर्टर अशा प्रकारे कार्य करते नंतर इनपुट आउटपुट संबंध शोधण्यासाठी इंडक्टरमध्ये व्होल्ट सेकंड बॅलन्सचा वापर करू इंडक्टर नेहमी पोलशी जोडलेला असतो इथे बूस्ट कन्व्हर्टरमध्ये आणि इथेही बक कन्व्हर्टर मध्ये इंडक्टर पोलला जोडलेला असतो हे पहा याचे कारण असे की इंडक्टर करंट अचानक बदलू शकत नाही आता अचानक करंट बदलल्यास L मुळे इंडक्टरमध्ये खूप मोठा व्होल्टेज निर्माण होईल आणि तो खूप मोठा व्होल्टेज स्विच एलिमेंट किंवा कॅपॅसिटर एलिमेंट वर लादला जाईल आणि काहीतरी उडेल त्यामुळे इंडक्टर करंट सतत चालू ठेवावा लागतो जर तुम्ही ते इथे किंवा या कन्व्हर्टरमध्ये थ्रो पैकी कोणत्याही एका थ्रोमध्ये ठेवले तर ते खंडित होईल ते स्विचेस एका थ्रोमधून दुसऱ्या थ्रोवर स्विच करेल आणि म्हणून जर ते T1 थ्रो R बारमध्ये ठेवले तर इंडक्टर करंट तुटतो आणि T2 ने R फेकले त्यामुळे पोल च्या बरोबर सिरीज ठेवण्याची एकमेव जागा आहे कारण पोल नेहमी T1 किंवा T2 पैकी एक करंट दिसेल म्हणून या प्रायमरी कन्व्हर्टर मध्ये इंडक्टरला पोलसह सिरीज ठेवणे नेहमीच आवश्यक असते तर आपण बक कन्व्हर्टर मध्ये एक क्रिया पाहिली आहे जिथे इंडक्टर आणि पोल आउटपुट बाजूला ठेवलेले आहेत आणि इथे इंडक्टर इनपुट बाजूला ठेवलेला आहे जिथे पोल इनपुट बाजूला आहे आता आपल्याकडे अशी आणखी एक संभाव्य स्थिती आहे ती म्हणजे आपल्याकडे पोल मध्यभागी असू शकतो ते म्हणजे या पद्धतीत ते स्थान जेथे पोल मध्यभागी आहे आपल्याकडे या बाजूला इनपुट आहे आणि या बाजूला आउटपुट आहे आपण असे सर्किट कसे तयार करू शकतो ते पाहू याचा परिणाम बक बूस्ट कन्व्हर्टर मध्ये होईल आता आपण अजूनही बक कन्व्हर्टर ला रेफरन्स म्हणून ठेवले आहे बक बूस्ट कन्व्हर्टर जे आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात इनपुट DC व्होल्टेज आउटपुट लोड देखील असेल आणि आउटपुट कॅपेसिटन्स असेल आणि अर्थातच इंडक्टर कनेक्ट केलेला असेल सिंगल पोल डबल थ्रो स्विच सिंगल पोल डबल थ्रो स्विच च्या पोलला जोडलेला आहे आता हे पुन्हा बूस्ट कन्व्हर्टरचे प्रायमरी कंपोनेंट्स बनतील आमच्याकडे सिंगल पोल डबल थ्रो स्विच इंडक्टर आणि कॅपॅसिटन्स आहे आणि त्यांना जोडणे आवश्यक आहे इनपुटची ही बाजू आणि आउटपुटची बाजू चला आता कनेक्शन बनवूया कनेक्शन पूर्ण केल्यानंतर सर्किट असे दिसते हे बक बूस्ट कन्व्हर्टर आहे आपण त्याला असे नाव देऊ विविध भागांना येथे नाव दिले आहे हे Vin आहे हे सिंगल पोल आहे डबल थ्रो स्विच T1 ला जोडलेले पोल येथे दर्शविल्याप्रमाणे T1 Vin शी जोडलेले आहे T2 जोडलेले आहे आउटपुट बाजूला आणि हा इंडक्टर L आहे कॅपेसिटर C असे आहे जसे रेफर वेळ 0657 दाखवले आहे आता बक बूस्ट कन्व्हर्टरचे ऑपरेशन देखील अगदी सरळ आहे आता आपण असे म्हणूया की पोल T1 शी जोडलेला आहे म्हणून Vin पोल द्वारे L शी जोडला जातो आणि मॅग्नेटिक रित्या इंडक्टन्स चार्ज करतो आणि नंतर जेव्हा पोल T2 शी जोडला जातो तेव्हा इंडक्टरमधील करंट या दिशेने जात असताना खाली जाण्याचा मार्ग बदलणार नाही आणि L मध्ये त्याच दिशेने करंट चालू ठेवण्यासाठी त्याला या दिशेने अनुसरण करावे लागेल इंडक्टर कॅपेसिटर आणि लोडद्वारे या कॅपेसिटन्सपर्यंत चार्ज करेल आणि नंतर T2 वरून P कडे प्रवाहित होईल तर याचा अर्थ असा आहे की येथे दाखवल्याप्रमाणे कॅपेसिटर या बाजूस पॉझिटिव्ह असेल हे पॉझिटिव्ह असेल म्हणून अशा प्रकारे उलटे केलेले कॅपेसिटर या बाजूच्या पॉझिटिव्ह शी जोडणे चांगले होईल बक बूस्ट कन्व्हर्टरच्या बाबतीत आउटपुट उलटे केले जाईल जर इनपुट पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट निगेटिव्ह असेल इनपुट निगेटिव्ह असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह असेल तर अशा प्रकारे बक बूस्ट कन्व्हर्टर बक बूस्ट कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट संबंध कसे चालवते त्याच पद्धतीने इंडक्टरमध्ये व्होल्ट सेकंड बॅलन्स वापरून प्राप्त केले जाते बक बूस्ट कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट संबंध कसे मिळवायचे ते देखील आपण लवकरच पाहू पुढील महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आता ओळखायची आहे ती म्हणजे हा सिंगल पोल डबल थ्रो स्विच काय आहे सिंगल पोल डबल थ्रो स्विच हे आपण दाखवलेले सिंबोलिक स्विच आहे परंतु हे नवीन कंपोनेंट्स च्या अॅरेने बदलले पाहिजे म्हणून आम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह रिप्लेस करावे लागेल म्हणून आपण दोन पॉवर सेमीकंडक्टर उपकरणे वापरतो आता हे BJT आहे हा BJT एक कंट्रोल स्विच आहे त्याचप्रमाणे कोणीही BJT ऐवजी IGBT किंवा MOSFET नियंत्रित स्विच करू शकतो या प्रकरणासाठी कोणतेही नियंत्रित स्विच करेल यात कोणतीही अडचण नाही आणि दुसरे साधन डायोड आहे आता या दोन उपकरणांचा वापर हा सिंगल पोल डबल थ्रो स्विच बनवण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून आम्ही BJT ला या फॅशन आणि सिरीज ठेवू शकतो की थ्रो T1 सह आणि डायोड T2 द्वारे येऊ शकतो आता हा स्विच काढून टाकू आणि कनेक्शन पुन्हा काढू हे बक कन्व्हर्टर सर्किट आहे एक प्रॅक्टिकल बक कन्व्हर्टर सर्किट हे Vin पॉझिटिव्ह आहे BJT च्या कलेक्टरशी जोडलेले आहे BJT चे एमीटर वर जाते डायोड पोलला जोडलेल्या कॅथोडला जोडतो डायोड अशा प्रकारे जोडण्याचे कारण असे आहे की जेव्हा हे स्विच चालू असेल तेव्हा तुम्ही BJT चालू करण्यासाठी बेस ड्राइव्ह वापरत असाल आणि हे करंट वर आहे याप्रमाणे डायोड पूर्वाग्रही आहे किंवा करंट चालू आहे इंडक्टरच्या इंडक्टर चार्जेस द्वारे आणि या पद्धतीने प्रवाह जेव्हा हा BJT बंद केला जातो तेव्हा इंडक्टरमधील करंट खंडित होऊ शकत नाही म्हणून ते या डायोडद्वारे फ्रीव्हीलिंग या मार्गावर वाहत राहते तर अशा प्रकारे या पॉवर सेमीकंडक्टर उपकरण कपलेट चा वापर करून थ्रो 1 आणि थ्रो 2 दोन्हीचे अनुकरण केले जाते लक्षात ठेवा की हे BJT MOSFET किंवा IGBT किंवा कोणत्याही नियंत्रित पॉवर सेमीकंडक्टर स्विच द्वारे बदलले जाऊ शकते तर बूस्ट कन्व्हर्टर सर्किट येथे दाखवले आहे बूस्ट कन्व्हर्टर टूच्या बाबतीत आपल्याला पॉवर सेमीकंडक्टर स्विचसह सिंगल पोल डबल थ्रो स्विच बदलण्याची आवश्यकता आहे तर इथे थ्रो T1 वर आपण BJT किंवा MOSFET किंवा IGBT कंट्रोल पॉवर सेमीकंडक्टर उपकरण ठेवू आणि थ्रो 2 सोबत डायोड ठेवू आता हा सिंगल पोल डबल थ्रो स्विच काढून सर्किट पुन्हा कनेक्ट करू या BJT अशा प्रकारे जोडलेले आहे पोल एंड कलेक्टर आहे आणि नंतर तुमच्याकडे बेस ड्राइव्ह आहे आणि emitter ग्राउंड शी जोडलेले आहे आणि पोल च्या टोकाला डायोड कॅथोडचा एनोड आउटपुटशी जोडलेला आहे ऑपरेशन खूपच सोपे आहे जेव्हा या BJT ला बेस ड्राइव्ह दिला जातो तेव्हा हा ट्रान्झिस्टर तयार होतो आणि तुमच्याकडे या मार्गात करंट वाहतो आणि त्यामुळे इंडक्टर चार्ज होतो जेव्हा बेस ड्राइव्ह काढून टाकला जातो तेव्हा हा स्विच बंद होतो आणि इंडक्टरमधील करंट या डायोडला फॉरवर्ड बायस करण्याच्या दृष्टीने या मार्गातून वाहतो आणि या मार्गात वाहतो संदर्भ वेळ 1253 तर हे तुम्हाला बूस्ट अॅक्शन देईल तर हे बूस्ट कन्व्हर्टर सर्किट आहे ज्यामध्ये प्रॅक्टिकल रिलीझ करण्यायोग्य सेमीकंडक्टर उपकरण आहेत आता बक बूस्ट कन्व्हर्टर साठी हे बक बूस्ट सर्किट आहे जे आपण येथे पुन्हा पाहिले आपण सिंगल पोल डबल थ्रो स्विच 1 BJT आणि 1 डायोडने बदलू तर 1 BJT जो कंट्रोल स्विच आहे तो येथे कनेक्ट होईल डायोडचा अनकंट्रोल स्विच येथे ठेवला जाईल आता आपण हे स्विच काढून टाकू आणि या पॉवर सेमीकंडक्टर उपकरणांचा वापर करून सर्किट पुन्हा कनेक्ट करू रीकनेक्शन केल्यावर तुम्हाला दिसेल की सर्किट असे आहे बीजेटी पोल पॉईंटशी जोडलेले आहे या फॅशन एमिटर पोल पॉईंटशी जोडलेले आहे डायोड या दिशेने पोल पॉइंटशी जोडलेले आहे तर जेव्हा BJT चालू असतो तेव्हा आम्ही बेस ड्राइव्ह देतो BJT या मार्गातील इंडक्टरला चार्ज करून Vin BJT इंडक्टरमधून प्रवाहित करंटवर असतो जेव्हा BJT बंद केला जातो तेव्हा इंडक्टरमधील करंट दिशा बदलू शकत नाही म्हणून त्याऐवजी ते कॅपेसिटर लोड डायोड आणि बॅकमधून या मार्गात वाहते तर अशा प्रकारे बक बूस्ट कन्व्हर्टर कार्य करते आणि कॅपेसिटरला रिव्हर्स पोलारिटी चार्ज करते त्यामुळे अशाप्रकारे बक द बूस्ट आणि बक बूस्ट आता प्रॅक्टिकल रीलायझेबल पॉवर सेमीकंडक्टर स्विच ने बदलले आहेत जे आता सिम्युलेट केले जाऊ शकतात आणि हार्डवेअरमध्ये देखील लागू केले जाऊ शकतात हे बक कन्व्हर्टर सर्किट आहे ज्यासाठी आपण आता रायटिंग पॅड वर जाऊ आणि संदर्भ वेळ 1457 पॅरामीटर D किंवा ड्यूटी रेशो सह इनपुट आउटपुट संबंध पाहू आता पॅरामीटर d परिभाषित करू आता d ला ड्यूटी रेशो म्हणतात आता ड्यूटी रेशो चे प्रमाण काय आहे हे एकूण स्विचिंग कालावधीनुसार वेळेचे प्रमाण आहे तर जर मी म्हणतो की आपल्याकडे y एक्सिस आणि आपला x एक्सिस आहे आणि आपण असे म्हणू की स्विचिंग कालावधी दोन भागांमध्ये विभागला गेला आहे जेथे वस्तू स्विचिंग कालावधी Ts आहे आणि हा कालावधी ऑन टाइम Ton आहे तर ड्यूटी रेशो d बरोबर TonTs आहे हे व्याख्येनुसार आहे तर हे एक अतिशय महत्त्वाचे प्रमाण आहे जे आपण संपूर्ण स्विच मोडमध्ये किंवा कन्व्हर्टरमध्ये वापरणार आहोत आता Ton या कालावधीत ती माहिती सांगूया की आमच्याकडे Ton या कालावधीत किती जास्त आहे आणि Toff च्या काळात ते कमी असते आणि पुन्हा Ton दरम्यान ते जास्त असते आता हा वेव्ह शेप बेस ड्राईव्ह पल्स असेल हा बेस ड्राईव्ह पल्स Vb असेल आणि हा Vb आहे जो येथे पल्स शेपच्या स्वरूपात दिला जाईल आणि तेथे योग्य सर्किटरी असेल ज्यामुळे ट्रान्झिस्टर चालू आणि बंद होईल तर जेव्हा Vb जास्त असेल तेव्हा ट्रान्झिस्टर चालू असेल Vb कमी असेल तेव्हा ट्रान्झिस्टर बंद असेल अशा प्रकारे बक कन्व्हर्टर कार्य करेल आता इनपुट आउटपुट संबंध मिळविण्यासाठी d जो TonTs च्या बरोबरीचा आहे वापरू फक्त लक्षात ठेवा की Ton चा हा भाग आता या समीकरणातून dTs आहे जे तुम्ही येथे पाहत आहात हे TonTs च्या बरोबरीचे आहे आणि काळाच्या या भागाला आपण पुढे Ts म्हणून संबोधू तर एकूण dTs 1Ts dTs Ts असेल आणि d नेहमी 1 पेक्षा कमी असेल 0 ते 1 तर d या पॅरामीटरचा वापर करून आपण आता तिन्ही कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट संबंध काय आहेत ते शोधू आता प्रथम आपण बक कन्व्हर्टर पाहू आता मी या ट्रान्झिस्टरला Q म्हणतो जेव्हा Q चालू असेल तेव्हा V in दिसत आहे हे V in असेल आणि हे Vo असेल Vb की पोल व्होल्टेज Vin Vbo असेल आणि म्हणून आपण आधी पाहिल्याप्रमाणे आपल्याकडे Vin Vo आहे हे त्या काळात घडत आहे जेव्हा Q चालू असते जसे आपण आधी पाहिले होते की dTs चा कालावधी Ton होता आणि जेव्हा Q हा इंडक्टरवरील व्होल्टेजपासून दूर असतो Vo हा डायोडच्या फ्रीव्हीलिंग मार्गामुळे ग्राउंड शी जोडला जातो आणि डायोड ड्रॉप 0 आहे असे गृहीत धरून कालावधी dTs आहे आता इंडक्टर योग्यरित्या कार्य करण्यासाठी हे दोन्ही समतोल असले पाहिजे आणि म्हणून तुमच्याकडे Vin - VodTs Vo Ts 0 च्या बरोबरीचे आहे चिन्हांसह सावधगिरी बाळगा आता dVod तर Vo d हे पॅरामीटर ड्युटी रेशो च्या दृष्टीने अतिशय उपयुक्त संबंध आहे पुढे आपण अशाच प्रकारे बूस्ट कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट संबंध घेऊ आमच्याकडे येथे बूस्ट कन्व्हर्टरचे सर्किट आहे आणि आधी जसे आम्ही BJT ला Q चिन्ह म्हणू आणि बेस ड्राइव्ह येथे प्लस म्हणून दिलेला आहे जेव्हा Q कालावधी चालू असतो तेव्हा त्याला dTs म्हणतात आणि जेव्हा Q कालावधी बंद असतो तेव्हा 1 उणे dTs म्हणतात जसे येथे ज्या कालावधीत Q यावर असतो ते थेट ग्राउंड शी जोडलेले असते त्यामुळे इंडक्टरच्या या बाजूला P वरील पोटेंशिअल 0 पोटेंशिअल V in आहे त्यामुळे इंडक्टरमधील व्होल्टेज V in आहे त्यामुळे ते V in मध्ये आहे dTs अधिक आणि ज्या वेळेस Q डायोड बंद असतो तेव्हा करंट इंडक्टरमधून आउटपुटवरील कॅपॅसिटन्समध्ये मॅग्नेटिकली सोडला जातो हे Vo पोटेंशिअलवर आहे आणि डायोड कंडक्ट करत आहे आणि म्हणून Vp हे Vo पोटेंशिअलवर आहे हे Vin पोटेंशिअलवर आहे तर तुमच्याकडे त्या काळात इंडक्टरमध्ये व्होल्टेज असेल Vin - Vo Ts 0 तुम्हाला हे समजले पाहिजे की जेव्हा इंडक्टरच्या ओलांडून पोटेंशिअलवर Q हा Vin असतो आणि इंडक्टरच्या ओलांडून पोटेन्शिअल किंवा व्होल्टेज समतोल राखण्यासाठी व्होल्ट सेकंदासाठी हे चिन्ह बदलले पाहिजे आणि डायोड चालवताना ही पोटेंशिअल Vo बनते Vo चे चिन्ह बदलण्यासाठी ते Vin पेक्षा जास्त असावे त्यामुळे आपोआप व्होल्ट सेकंद शिल्लक किंवा ऊर्जा बचत होण्यासाठी Vo हा Vin पेक्षा जास्त असावा जो बूस्ट इफेक्ट आहे तर आता येथे समीकरणाकडे परत येत असताना आपण पाहतो की Vin Vo बरोबर Ts निघत आहे आणि म्हणून मी Vo लिहिल्यास ते Vin आहे आता येथे पहा की d ला 0 च्या बरोबरीचे आहे म्हणजे Q कधीही चालू होत नाही इंडक्टर शेवटी लहान होतो Vin थेट आउटपुटवर येतो Vo बरोबर Vin V 0 असतो जेव्हा d शंभर टक्के ड्युटी सायकल च्या जवळ असतो जेव्हा d 1 च्या जवळ जातो तेव्हा हा डिनॉमीनेटर खूप मोठा मूल्य बनतो आणि Vo खूप उच्च मूल्य बनतो परंतु हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जेव्हा d 1 असतो तेव्हा ट्रान्झिस्टर स्विच होत नाही आणि तो सतत डायोडवर असतो आणि कॅपेसिटर सर्किटमधून डीकपल होतात आणि शेवटी ते 0 वर डिस्चार्ज होईल त्यामुळे तुम्ही कधीही d वर जाऊ नये 1 च्या बरोबरीचे आहे परंतु d 1 च्या जवळ आहे 1 च्या जवळ येत आहे तेव्हा सर्किट कार्य करेल कारण सर्किट ऑपरेट करण्यासाठी स्विचेस स्विच करावे लागतील तथापि बूस्ट कन्व्हर्टरसाठी इनपुट आऊटपुट संबंध असे आहे आणि d वर 1 ला Vo मोठ्या मूल्यापर्यंत शूट होईल आता हे बूस्ट कन्व्हर्टरसाठी इनपुट आउटपुट संबंध आहे आता बक बूस्ट कन्व्हर्टर साठी इनपुट आउटपुट संबंध पाहू बक बूस्ट कन्व्हर्टरला आम्ही पुन्हा Q म्हणतो आणि आम्ही येथे बेस ड्राइव्ह लागू करतो म्हणून जेव्हा Q यावर असतो तेव्हा त्याला dTs कालावधी म्हणतात आणि जेव्हा Q बंद असतो तेव्हा त्याला 1 dTs कालावधी म्हणतात तर ज्या कालावधीत Q हा इंडक्टरवर व्होल्टेजवर असतो तो थेट बॅटरी व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज असतो त्यामुळे Vin थेट इंडक्टन्सच्या संपूर्ण इनपुटवर होतो त्या वेळी ते Vin इनटू dTs प्लस असते जेव्हा ते बंद असते तेव्हा Q काढून टाकले जाते आणि डायोड जोडला जातो कारण इंडक्टर या पद्धतीने फ्रीव्हीलिंग करत असतो तर मी तुम्हाला तीच दिशा विचारू आणि इंडक्टरमधील व्होल्टेजचे मूल्यांकन करू जेव्हा डायोड येथे जोडला जातो तेव्हा तो Vo आहे जो या चित्रात थेट इंडक्टरमध्ये येतो आणि तो 1 वजा dTs मध्ये Vo असेल आता हे 0 च्या बरोबरीचे असले पाहिजे जेव्हा तुम्ही हे सोडवाल तेव्हा तुम्हाला दिसेल की Vo समान Vin d 1 वजा d आहे येथे वजा चिन्हाचे निरीक्षण करा कारण मी त्याच जुन्या वेव्हफॉर्म्स व्होल्टेजच्या मापनाची दिशा गृहीत धरली आहे आणि या संदर्भात ही पॉझिटिव्ह आहे परंतु प्रत्यक्षात कॅपेसिटर अशा प्रकारे पॉझिटिव्ह चार्ज होत आहे आणि आपोआप कारण व्होल्ट सेकंद बॅलेन्स समीकरण तुम्हाला मिळेल हे वजा मूल्य म्हणजे हे अधिक आहे म्हणून बक बूस्ट कन्व्हर्टरसाठी हे इनपुट आउटपुट संबंध आहे d बरोबर 0 Vo समान 0 d वर 0 5 आहे म्हणून न्यूमरेटर देखील 0 5 डिनोमिनेटर 0 5 आहे Vo समान आहे Vin आणि d ला 1 कडे झुकत आहे किंवा 0 5 पेक्षा जास्त व्हो ड्युटी सायकलवर 0 5 पेक्षा जास्त आहे असे म्हणू या 0 5 पेक्षा जास्त डिनोमिनेटर Vo न्यूमरेटर पेक्षा लहान आहे Vin मॅग्निट्यूड पेक्षा मोठे आहे हे बूस्ट ऑपरेशन आहे d 0 5 पेक्षा कमी डिनोमिनेटर न्यूमरेटर पेक्षा जास्त आहे म्हणून Vo हे Vin च्या परिमाणापेक्षा कमी आहे आणि हे बक ऑपरेशन आहे तर तुम्हाला दिसेल की ते 0 5 पेक्षा कमी d साठी बक कन्व्हर्टर म्हणून काम करेल आणि 0 5 पेक्षा जास्त d साठी बूस्ट कन्व्हर्टर म्हणून काम करेल म्हणून नाव बक बूस्ट कन्व्हर्टर आणि हा बक बूस्ट कन्व्हर्टरचा संबंध आहे आता आपल्याला इनपुट आउटपुट संबंध माहित आहेत आपल्याला तीन प्रायमरी कन्व्हर्टरचे सर्किट माहित आहे आपण आता या सर्किटचे अनुकरण करण्यास आणि ते कसे चालते ते पाहण्यासाठी आणि वेव्हफॉर्म्स कडे पाहण्यास तयार आहोत पुढे आपल्याला gschem उघडायचे आहे gEDA gschem ने त्यात सर्किट ठेवले आणि नंतर ngSpice संदर्भ वेळ 3038 वापरून विविध वेव्हफॉर्म्सचे नक्कल करणे आणि ते पाहणे आवश्यक आहे आणि तेच आपण करू